नमस्कार बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्स वरील आपल्या कोर्सच्या 5 व्या आठवड्यात सर्वांचे स्वागत आहे या आठवड्यात आपण फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर सर्किट्स बद्दल बोलू आणि विशेषतः आज आपण फर्स्ट ऑर्डर RC सर्किट्स बद्दल बोलू तर फर्स्ट ऑर्डर RC सर्किट्स काय आहे ते पाहूया तर RC सर्किटमध्ये जाण्यापूर्वी फर्स्ट ऑर्डर सर्किटचा अर्थ काय ते समजवून घेऊ आपण दोन प्रकारच्या सोप्या सर्किट्स बद्दल चर्चा करू ज्यात रेसिस्टर कॅपेसिटर आणि एक सर्किट ज्यात रेसिस्टर आणि इंडक्टर्सचा समावेश आहे म्हणून त्यांना RC आणि RL सर्किट असे म्हणतात आता या RC आणि RL सर्किट्सचे विश्लेषण रेसिस्टीव्ह सर्किट्स प्रमाणे आपण किर्चॉफ्स लॉ Kirchhoff's law वापरून केले आहे आता किर्चॉफ्स लॉ पूर्णपणे रेसिस्टीव्ह सर्किटवर लागू करणे सोपे आहे कारण यामुळे अल्जेब्रिक इक्वेशन मिळते जे सोडवणे सोपे आहे आता जेव्हा आपण RC आणि RL सर्किट्ससाठी समान लॉ लागू करतो तेव्हा ते डिफरेंशियल इक्वेशन तयार करते जेव्हा आपण किर्चॉफ्स लॉ वापरुन रेसिस्टीव्ह सर्किट सोडवितो तेव्हा आपल्याला मिळणाऱ्या अल्जेब्रिक इक्वेशनशी तुलना करता त्याला सोडवणे थोडे कठीण होईल आता RC आणि RL सर्किट्सचे विश्लेषण केल्यामुळे उद्भवणारे डिफरेंशियल इक्वेशन फर्स्ट ऑर्डरचे आहे म्हणूनच आपण या प्रकारच्या सर्किट्सला फर्स्ट ऑर्डर सर्किट म्हटले आहे आपण असे म्हणू शकतो की फर्स्ट ऑर्डर सर्किट फर्स्ट ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशनद्वारे दर्शविले जाते म्हणून जेथे आपण पाहतो तेथे फर्स्ट ऑर्डरचे डिफरेंशियल इक्वेशन येते आपण म्हणू शकतो की हे आपले फर्स्ट ऑर्डर सर्किट आहे आता आपल्याकडे या फर्स्ट ऑर्डर सर्किट्सला एक्साइट करण्याचे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे सर्किट मधील स्टोरेज एलिमेंट्स ची सुरुवातीची परिस्थिती वापरणे म्हणजे याचा अर्थ असा की सुरुवातीला जर तुम्ही एक कॅपेसिटर किंवा इंडक्टर चार्ज केला आणि नंतर चार्ज केलेला कॅपेसिटर आणि इंडक्टर सर्किटमध्ये वापरला तर सर्किटमध्ये केवळ एनर्जी सोर्स म्हणून साठवलेली एकूण एनर्जी एकतर कॅपेसिटर किंवा इंडक्टर असेल तर एनर्जी प्रदान करण्यासाठी कोणतेही बाह्य व्होल्टेज किंवा करंट सोर्स नसेल या सर्किट्सला सोर्स फ्री सर्किट असे म्हणतात कारण आपल्याकडे त्या सर्किटमध्ये बाह्य सोर्स उपलब्ध नाही आपल्याकडे कॅपेसिटर आणि इंडक्टर्स आहे ज्यात थोडीशी सुरुवातीची एनर्जी साठवली आहे असे आपण गृहित धरतो की सुरुवातीला त्या घटकांमध्ये एनर्जी साठवली जाते आणि ही एनर्जी सर्किटमध्ये करंट प्रवाहित करते आणि हळूहळू ते रेसिस्टर्समध्ये नष्ट होते कारण जेव्हा आपण RC किंवा RL सर्किट याबद्दल बोलतो आपल्याकडे एक रेसिस्टर सर्किटमध्ये एका रांगेत किंवा समांतर असेल रेसिस्टीव्ह घटक हळूहळू एनर्जी नष्ट करण्यास जबाबदार असेल जी आधी कॅपेसिटर किंवा इंडक्टर्स मध्ये ठेवली गेली होती जरी सोर्स फ्री सर्किट्स याचा अर्थ ते इंडिपेंडंट सोर्स पासून फ्री आहेत तरीही काही डिपेंडंट सोर्स असू शकतात जेव्हा आपण या व्याख्यानात पुढे जाऊ तेव्हा आपण डिपेंडंट सोर्स ची प्रकरणे पाहू फर्स्ट ऑर्डर सर्किटला एक्साइट करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे इंडिपेंडंट सोर्स वापरणे आपल्याकडे असे पहिले प्रकरण आहे जेथे कोणताही सोर्स नाही म्हणून सोर्स फ्री सर्किट म्हणून ओळखले जाते दुसर्यावेळी आपण इंडिपेंडंट सोर्स लागू करुन फर्स्ट ऑर्डर सर्किटला एक्साइट करतो पहिले आपल्याला सोर्स फ्री RC सर्किटद्वारे काय सांगायचे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया सोर्स फ्री RC सर्किट म्हणजे आपल्याकडे सर्किटशी जोडलेले कोणतेही बाह्य व्होल्टेज किंवा करंट सोर्स नाहीत सोर्स फ्री RC सर्किट आपल्या लक्षात कसे येईल जेव्हा DC सोर्स अचानक डिस्कनेक्ट करतो तेव्हा असे उद्भवते समजा आपल्याकडे एखाद्या स्विच द्वारे कनेक्टेड व्होल्टेज सोर्स आहे समजा काही व्होल्टेज V असू शकते आपण सुरुवातीला हा स्विच जोडला आणि नंतर काही वेळाने आपण हा स्विच डिस्कनेक्ट केला म्हणूनच जेव्हा आपण कॅपेसिटरच्या भोवती व्होल्टेज लागू करतो तेव्हा कॅपेसिटर चार्ज होईल आणि एनर्जी साठविली जाईल आणि जेव्हा आपण सर्किट डिस्कनेक्ट करतो तेव्हा हे आकृतीत दर्शविल्याप्रमाणे असेल तर आता आपण रेसिस्टरच्या एका रांगेत संयोजनाचा विचार करूया आणि हे सुरुवातीला चार्जड् असेल म्हणजे कॅपेसिटरमध्ये एनर्जी साठवली आहे सर्किटमध्ये असलेल्या रेसिस्टरद्वारे कॅपेसिटरमध्ये ठेवलेली एनर्जी कशी जाईल हे पाहू या स्लाइडमध्ये दर्शविलेली आकृती आपण पाहू शकतो आपल्याकडे असलेले रेसिस्टर आणि कॅपेसिटर आपण येथे एकत्र पहात आहोत परंतु ते रेसिस्टर्स किंवा कॅपेसिटरच्या संयोजनाचे इक्विव्हॅलेंट रेसिस्टन्स किंवा इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स असू शकते तर जर आपल्याकडे सर्किटमध्ये अनेक कॅपेसिटर्स रेसिस्टर्स असतील तर आपण त्या सर्वांना एकत्र करू शकता आणि समकक्ष RC सर्किट तयार करू शकता तर कुठे C आणि R इक्विव्हॅलेंट कॅपेसिटन्स आणि इक्विव्हॅलेंट रेसिस्टन्स मानले जाऊ शकतात आता आपल्याला सर्किट रिस्पॉन्स शोधणे आवश्यक आहे सर्किट रिस्पॉन्स याचा अर्थ असा आहे की कॅपेसिटरमध्ये साठवलेली एनर्जी सोडताना सर्किट ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देईल असे या प्रकरणात दिसते सुरुवातीला जेव्हा आपण कॅपेसिटर चार्ज केला आणि समांतर रेसिस्टरशी कनेक्ट केला तेव्हा सर्किटची कार्यक्षमता कशी असेल ते पाहूया या प्रकरणात कॅपेसिटर सुरुवातीला चार्ज केला गेला आहे तर आपण असे समजू शकतो की टाईम t बरोबर 0 च्या वेळी कॅपेसिटरमध्ये काही सुरुवातीचे व्होल्टेज V0 आहे हे सुरुवातीचे व्होल्टेज म्हणजे टाईम t बरोबर 0 च्या वेळी कॅपेसिटरच व्होल्टेज आहे तर कॅपेसिटरमध्ये संग्रहित एनर्जीची व्हॅल्यू असेल सर्किट मधून एक लूप येईल आणि आपण या विशिष्ट नोड वर किर्चॉफचा करंट लॉ लागू केल्यास आपल्याला मिळेल हे कॅपेसिटरमधून वाहणारे करंट आहे हे आहे रेसिस्टर R द्वारे वाहणारे करंट आहे म्हणून आपण समजा येथे कोणत्याही t वेळी रेजीस्टर व्होल्टेज किंवा कॅपेसिटर व्होल्टेज म्हणू शकतो कारण हे दोन समांतर आहेत त्यामुळे व्होल्टेज दोन्ही घटकांमध्ये समान राहील व्होल्टेज ची व्हॅल्यू म्हणजे V आता हे आपले फर्स्ट ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन आहे तर फर्स्ट ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन का म्हणाल कारण व्होल्टेज V चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह येथे आहे आता ही टर्म मिळवण्यासाठी आपण पुन्हा व्यवस्था केली आहे

आपण दोन्ही बाजूंना इंटिग्रेट करतो

तर सोप्या भाषेत आपण असे समजू शकतो की कॉन्स्टंट टर्म ln A आहे जिथे A हे इंटिग्रेशन चे कॉन्स्टंट आहे तर आपल्याला पुढील कार्य करावे लागेल यासाठी दोन्ही बाजूंला e ची पावर घ्यावी लागेल

आता आपण असे मानतो की सुरुवातीच्या स्थितीनुसार म्हणून आपण पाहू शकता की दोन्ही घटकांमधील म्हणजे कॅपेसिटर किंवा रेसिस्टर व्होल्टेज टाईम प्रमाणे बदलणारे घटक आहेत तर हे दर्शविते की RC सर्किटचा व्होल्टेज रिस्पॉन्स सुरुवातीचा व्होल्टेजचा घातांक क्षय आहे आता रिस्पॉन्स हा सुरुवातीच्या एनर्जी संग्रहामुळे आणि सर्किटच्या शारीरिक वैशिष्ट्यामुळे आहे म्हणून हे इतर कोणत्याही बाह्य व्होल्टेजमुळे किंवा करंटच्या सोर्स मुळे होणार नाही ज्यास सर्किटचा नॅचरल रिस्पॉन्स म्हटले जाते म्हणून जेव्हा आपण असे म्हणतो की सर्किटशी कोणतेही बाह्य सोर्स जोडलेले नाही आणि बाह्य एनर्जी अपव्यय झाली आहे तेव्हा त्याला सर्किटचा रिस्पॉन्स म्हणतात तर आपण इतकेच म्हणू शकतो की सर्किटचा नॅचरल रिस्पॉन्स उत्तेजन देण्याचे कोणतेही बाह्य सोर्स न घेता असे वर्तन दर्शवते जे सर्किटच्या व्होल्टेज आणि करंट सारखे असेल आता आपण त्याचे ग्राफिक पद्धतीने कसे प्रतिनिधित्व कराल जेव्हा आपण नॅचरल रिस्पॉन्स ग्राफिकली प्रतिनिधित्व करता तेव्हा आपण त्याचे प्रतिनिधित्व कसे कराल ते खाली दिसेल जसे आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे येथे घटक आपल्याकडे असल्यास येथे दिसेल आपण असे समजू या की तिथे आणखी एक घटक आहे जो टाईम कॉन्स्टंट आहे आणि याला ग्रीक अक्षराद्वारे τ असे दर्शविलेले आहे चला हा टाईम कॉन्स्टंट τ RC असे समजू म्हणून जेव्हा आपण टाईमच्या संदर्भात हे कार्य रचत असता तेव्हा आपण हे पाहू शकता की ते वेगाने क्षय होत आहे म्हणून जेव्हा आपण टाईम t 0 घेतो तेव्हा आपल्याला माहित आहे की व्होल्टेजची सुरुवातीची व्हॅल्यू V0 होते आणि त्यानंतर त्या घटकामुळे ते क्षय होते आणि अखेरीस सर्व एनर्जी रेसिस्टरमध्ये नष्ट होते जेव्हा आपण टाईम t बरोबरीने 0 सेट करतो तेव्हा आपण म्हणतो की ही एक सुरुवातीची अट आहे म्हणून नॅचरल रिस्पॉन्स बाह्य सोर्स शिवाय एकट्या सर्किटच्या स्वभावावर डिपेंडंट असतो प्रत्यक्षात सर्किटलाच रिस्पॉन्स असतो कारण सुरुवातीला नॅचरल एनर्जी कपॅसिटरमध्ये असेल म्हणून नॅचरल रिस्पॉन्समध्ये केवळ सर्किटमध्ये नष्ट होणारी अंतर्गत एनर्जी असेल आता आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की जेव्हा टाईम t बरोबर τ असेल तर आपण t सह τ बदलल्यास हे सहज होईल तर त्या टाईम ची व्हॅल्यू आता याचा अर्थ काय आहे ते पाहूया म्हणून जेव्हा आपण म्हणतो की टाईम t टाईम कॉन्स्टंटच्या बरोबरीने असेल तर रिस्पॉन्स 1 e च्या घटकामुळे कमी होईल म्हणजे e ला पावर वजा 1 पर्यंत येईल याचा अर्थ ते 36 8 टक्केवारीने सुरुवातीची व्हॅल्यू क्षय होईल जेव्हा आपण RC ची जागा t बरोबर τ ने बदलून सरलीकृत करतो तेव्हा आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल जेव्हा आपण सर्किटमध्ये τ चे प्रतिनिधित्व करतो तेव्हा τ RC जर ची व्हॅल्यू प्लॉट केल्यास आपण भाजकात Vo घेतल्यास हे होईल आपण टाईम t च्या संदर्भात ही व्हॅल्यू प्लॉट करू आणि टाईम t τ च्या गुणक म्हणून घेऊ म्हणजेच टाईम कॉन्स्टंट घेऊ जर आपण तुलना केली तर तुम्हाला कळेल की 5 τ नंतर म्हणजे 5 पट टाईम कॉन्स्टंट नंतर व्होल्टेज v ची व्हॅल्यू 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे तर आपण काय म्हणू शकतो कॅपेसिटर पूर्णपणे डिस्चार्ज झाला आहे किंवा वैकल्पिकरित्या आपण म्हणू शकता की 5 पट टाईम कॉन्स्टंट नंतर पूर्ण चार्ज होईल म्हणजे जेव्हा टाईम प्रमाणे बदल होत नाही तेव्हा सर्किटला अंतिम स्टेट मध्ये किंवा स्टेडी स्टेट मध्ये पोहोचण्यासाठी 5 पट τ टाईम लागेल म्हणून प्रत्येक τ टाईम नंतर व्होल्टेजच्या व्हॅल्यू च्या 36 8 टक्के घट होईल तर आपण या विशिष्ट सारणी वरून हे देखील पाहू शकता की टाईमची प्रत्येक वाढ τ च्या व्हॅल्यू इतकी आहे व्होल्टेज त्याच्या आधीच्या व्हॅल्यू च्या 36 8 टक्के कमी होईल कारण ती फक्त Vte आहे म्हणून आपण t ची व्हॅल्यू बदलत असल्यास हे नेहमी Vt च्या 36 8 टक्के इतके असेल तर t ची कोणतीही व्हॅल्यू मानली जर तुम्ही t ची व्हॅल्यू τ 2 τ किंवा 3 τ ठेवाल तर तुम्हाला दिसेल की जी काही व्हॅल्यू मिळेल ती त्याच्या मागील व्हॅल्यूच्या 36 8 टक्के आहे आता टाईम कॉन्स्टंट कमी असेल तर जास्त वेगाने व्होल्टेज कमी होईल याचा अर्थ असा की आपल्याकडे RC सर्किटचा वेगवान टाईम रिस्पॉन्स आहे जेव्हा तुम्ही ही विशिष्ट आकृती पहाल जेव्हा टाईम कॉन्स्टंट ही कमी आहे म्हणजे τ म्हणजेच RC R आणि C चे प्रॉडक्ट आहे जर कर्व चा स्लोप कमी असेल तर व्होल्टेज इतरांच्या तुलनेत वेगाने कमी होत आहे हे दर्शविते आपण τ ची व्हॅल्यू अजुन कमी केल्यास सर्किट मधील व्होल्टेजचा क्षय जास्त वेगाने होतो आणि आपल्याकडे जेवढे τ मोठे असेल त्यानंतर सर्किटचा कमी रिस्पॉन्स दिसेल म्हणून आपण असे म्हणू शकतो की टाईम कॉन्स्टंट कमी असेल तर तो आपल्याला वेगवान रिस्पॉन्स देईल आणि ते स्टेडी स्टेट वर लवकर पोहोचेल उलटपक्षी जेव्हा आपल्याकडे जास्त टाईम कॉन्स्टंट असेल तेव्हा हळू रिस्पॉन्स मिळेल कारण स्टेडी स्टेट व्हॅल्यू पर्यंत पोहोचण्यास जास्त टाईम लागतो आता कोणत्याही दराने टाईम कॉन्स्टंट लहान की मोठा असो सर्किट स्टेडी स्टेट मध्ये 5 पट टाईम कॉन्स्टंटवर पोहोचेल सर्किट व्होल्टेज 5 पट टाईम कॉन्स्टंटच्या घटकामध्ये आहे नंतर व्होल्टेजची व्हॅल्यू त्याच्या सुरुवातीच्या व्हॅल्यू पेक्षा 1 टक्क्यांपेक्षा कमी होईल म्हणून टाईम कॉन्स्टंटची व्हॅल्यू कमी किंवा मोठी याचा परिणाम होणार नाही स्टेडी स्टेट टाईम नेहमी टाईम कॉन्स्टंटच्या 5 पट असेल जेव्हा टाईम कॉन्स्टंट लहान असतो म्हणजे त्या प्रकरणात 5 पट τ कमी असतो आणि सर्किट स्टेडी स्टेट व्हॅल्यू पर्यंत लवकर पोहोचतो आता व्होल्टेज v चा वापर करून आपल्याला करंट सापडेल

जर रेसिस्टरमध्ये विलीन केलेली एनर्जी विशिष्ट वेळी P असेल तर त्वरित एनर्जी असेल 't' पर्यंत रेसिस्टरद्वारे मिळवलेली एनर्जी आता आपण हे इक्वेशन t बरोबर 0 च्या वेळी पाहिले तर एनर्जी 0 होईल आपण असे म्हणू की टाईम t बरोबर इन्फिनिटी साठी कंसातील टर्म 0 होईल म्हणून ही एनर्जी म्हणजेच सुरुवातीची एनर्जीजी कॅपेसिटरमध्ये साठवलेली होती म्हणून आपण असे म्हणू की कपॅसिटरमध्ये असलेली एकूण एनर्जी टाईम इनफाइनाइट असतांना रेसिस्टरमध्ये सोडली जाईल म्हणून शेवटी कॅपेसिटरमध्ये उपलब्ध असलेली एनर्जी नष्ट होण्यास बराच टाईम लागतो जेव्हा आपण सोर्स फ्री RC सर्किटवर कार्य करतो तेव्हा लक्षात ठेवण्यासाठी दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे सुरुवातीचे व्होल्टेज आणि दुसरे म्हणजे टाईम कॉन्स्टंट व्हॅल्यू τ जेव्हा आपल्याला हया दोन व्हॅल्यू मिळतात तेव्हा आपण तयार केलेले इक्वेशन वापरू शकतो आणि सर्किटमध्ये व्होल्टेज किंवा करंट सारखे विविध पॅरामीटर्स शोधू शकतो तर ठरवलेल्या आउटपुट ची पर्वा न करता टाईम कॉन्स्टंट सारखा असतो म्हणून टाईम कॉन्स्टंट शोधण्यात म्हणजेच RC एवढे असते R बहुधा थेव्हिनिन इक्विव्हॅलेंट रेसिस्टर असतो जेव्हा आपण मोठे सर्किट दिले आणि सर्किट रिस्पॉन्स शोधायचा असेल तेव्हा आपण फक्त थेव्हिनिन प्रमेय वापरू शकता आणि कॅपेसिटरच्या टर्मिनल वर R फक्त थेव्हिनिन इक्विव्हॅलेंट रेसिस्टर होईल तर याचा अर्थ असा की आपण कॅपेसिटर बाहेर काढला आणि थेवेनिन रेझिस्टन्सची व्हॅल्यू शोधली तर ते सर्किटचा टाईम रिस्पॉन्स शोधण्यासाठी पुरेसे आहे आता एका उदाहरणाच्या मदतीने संकल्पना समजावून घेऊ म्हणजे ती संकल्पना स्पष्टपणे समजू शकेल जर आपण ही विशिष्ट आकृती पहाल तर या आकृती मध्ये कॅपेसिटर वरील सुरुवातीचे व्होल्टेज 15 व्होल्ट आहे तर आपण काय करावे आपल्याला vc vx ix ची व्हॅल्यू शोधावी लागेल तर आपण काय कराल पहिले आपण इक्विव्हॅलेंट रेसिस्टर शोधू किंवा आपण कॅपेसिटर टर्मिनलवर थेव्हिनिन रेझिस्टन्स म्हणू शकाल आणि मग आपण कॅपेसिटर व्होल्टेज प्राप्त करू आणि त्यानंतर vc पासून आपण vx आणि ix ची व्हॅल्यू निश्चित करू आता 8 ओहम आणि 12 ओहम रेझिस्टर्स एका रांगेत आहेत आणि हे संयोजन 5 ओहम रेझिस्टन्स समांतर आहे वरील स्लाइड मधील गणितांमधून हे समजू शकते की R इक्विव्हॅलेंट 4 ओहम आहेत तर आता शेवटी R इक्विव्हॅलेंट म्हणजे 4 ओहम 0 1 फॅरॅडे कॅपेसिटरच्या समांतर जोडलेले आहे ज्यास सुरुवातीचे व्होल्टेज 15 व्होल्ट आहे वरील स्लाइड वरून अज्ञात मापदंड शोधण्यासाठी गणने पाहिली जाऊ शकतात म्हणून यासह आपण आपले आजचे सत्र येथे थांबवुया या सत्रामध्ये आपण RC सर्किटच्या नॅचरल रिस्पॉन्स बद्दल चर्चा केली आणि पुढच्या सत्रात आपण RL सर्किटच्या नॅचरल रिस्पॉन्स बद्दल चर्चा करूया धन्यवाद